डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्ससाठी वेलकम माझे नाव राम सतीश असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज आपण कल्चरल हेरिटेज रीअससेम्ब्लेड Cultural Heritage Reassembled वर बोलणार आहोत मी फॅमिलीअर असलेल्या प्रोजेक्ट पैकी हा एक प्रोजेक्ट आहे स्वीडन मधील किरूना येथे चालू असलेल्या प्रोजेक्टमध्ये मी पार्टली सहभागी होतो आज मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की संपूर्ण सिटी कशाप्रकारे मूव्ह करावे लागले सिटी मूव्ह करताना कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस आले कोणत्या प्रकारचे अॅप्रोचेस ऍडॉप्ट करावे लागले डेव्हलपमेंट कोणत्या प्रकारचे कॉन्सर्न्स लक्षात घेतले शेवटी कोणत्या प्रकारचे कन्फ्युजन डेव्हलपमेंट एथॉरिटी ला आले अशाप्रकारे किरूना प्रोजेक्टबद्दल सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत ब्रीफ मध्ये डिस्कस करणार आहे मी प्रोफेसर क्रिस्टीना एल निल्सन Kristina L Nilsson आणि माझे सहकारी जेनिली जोहोल्म यांच्याबरोबर काम करीत होतो जेनिली ने स्वतः पीएचडी देखील केली म्हणून मी त्यांचे अकॅडमिक प्रोजेक्ट वर्क त्यांचे कॉन्ट्रीब्युशन रेफर करीत आहे हे मटेरियल आपणास रीलोकेशन संदर्भात कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत याची कल्पना देते म्हणून जेव्हा आम्ही स्वीडनबद्दल बोलतो तेव्हा आम्ही नेहमीच अत्यंत कठोर क्लायमेट कंडिशन असलेल्या स्कँडिनेव्हियन जिओग्राफी बद्दल विचार करतो जर तुम्ही स्वीडिश भागामध्ये दक्षिणेकडील स्टॉकहोमला गेलात तर ते युरोपियन लँडस्केपपेक्षा खूपच जवळ आहे परंतु उत्तर हवामान बरेच कडक आहे मी लुलेया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या च्या लुलेयापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोनिओ नावाच्या गावात रहायचो आणि तेथे हिवाळ्यातील तापमान कधीकधी 20 30 32 डिग्री वर जाते अनेक महिने सूर्यप्रकाशही पहायला मिळायचा नाही सूर्यप्रकाश केवळ एक ते दोन तास येऊन पुन्हा हळुवारपणे अदृश्य होतो उन्हाळ्यात आपण रात्रभर पाहत नाही आकाश कधी जास्त डार्क होत नाही अत्यंत एक्सट्रीम प्रकारचे तापमान असते 30 डिग्री 20 डिग्री 10 किंवा मॅक्झिमम 15 डिग्री तर नॉर्वे आणि स्वीडन फिनलँडच्या सीमेवर थोड्या सीमेवर आर्टिक सर्कल नंतर पोलार सर्कल जवळ हे किरूना ठिकाण आहे वर खाणींचा फोटोग्राफ तुम्ही पाहू शकतात तुम्हाला माहित आहेच कि स्वीडन सारखा देश मायनिंग रिसोर्सेस आणि मायनिंग इन्व्हेस्टमेंट साठी खूप प्रसिद्ध आणि श्रीमंत आहे नॉर्वे हा देश ऑइल रिसोर्सेस साठी प्रसिद्ध आहे फोटोग्राफ मध्ये दिसत असलेले शहर खूप जुने शहर नाही केवळ 150 वर्ष जुने शहर आहे अशाप्रकारे लोखंडाच्या खाणी असलेले किरूना शहर आहे आता कल्पना करा की कोणत्याही खाणी असलेल्या शहरात प्रकारच्या कठोर क्लायमेट सिच्युएशन आहे त्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लोह धातूमुळे लोक अस्तित्वात आहेत कारण त्यात बिजनेस सेक्टर इन्व्हॉल्व्ह आहे त्यात एक लाईव्हलीहूड कंपोनेंट इन्व्हॉल्व्ह आहे एम्प्लॉयमेंट ओप्पोरट्यूनिटीज नसल्यास लोक 30 डिग्री तापमानात का जातील तेथे जीवन जगू शकतील का म्हणून जेव्हा या लोखंडाच्या खाणीची सुरुवात 150 वर्षापूर्वी झाली तेव्हा त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्यासाठी लहान हॅबिटॅट डेव्हलप करण्यास सुरवात केली लोखंड हे श्रीमंत धातूपैकी एक आहे लोकांनी खाण उत्खनन करण्यास सुरवात केली मी 2013 मध्ये राहत होतो तेव्हा ते लोक अंडरग्राउंड खाणकाम करत करत जवळजवळ शहराच्या मध्यभागी आले आपणास शहराचे जीवन माहिती आहे खाणकामामुळे शहरातील जनजीवन हॅम्पर होऊ शकते आपल्याला कदाचित माहित आहे की त्या खाणकामामुळे संपूर्ण हॅबिटॅट ला धोका निर्माण होऊ शकतो मग लोकांनी विचार केला की आपण शहराला एका वेगळ्या ठिकाणी का हलवू नये म्हणूनच त्यांनी जिओ टेक्निकल अनालिसिस करणे सुरू केले मायनिंग अॅक्टिविटी डिफरंट स्टेज मध्ये कशी जात राहील ते पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की 2033 पर्यंत ते जवळजवळ येथे पोहोचेल तर अशा प्रकारे आपण लक्षात येईल की ऍक्च्युली शहर जगण्यास सुरक्षित नाही कारण संपूर्ण शहर लोह धातूवर राहत आहे लोकांनी विचार करण्यास सुरुवात केली की आपण एखाद्या चांगल्या सुरक्षित जागी रीलोकेट का होत नाही किरुना कॉंटेक्सच्या पाहिल्यास सर्वप्रथम या प्रदेशात सामी ट्राईब जमाती देखील राहतात आणि ज्यांचा मुख्य व्यवसाय रेनडिअर हर्डिंगचा आहे त्यांच्याकडे हा कुत्रा स्लेज आहे नदी पूर्णपणे गोठविली जात आहे आणि ती कुत्र्याकडून एक प्रकारचा रस्ता म्हणून वापरली जाते म्हणून येथे हिवाळ्यातील क्लायमेट समजून घेणे आवश्यक आहे बॅरियर हा मार्ग बनतो आणि त्याच्याविरुद्ध आपण पाहू शकतो की वेगळ्या सीजन मध्ये मार्ग बॅरियर बनतो म्हणून येथे नदी बॅरियर बनला आहे पण आता तो डिफरंट जागांना जोडणारा एक मार्ग बनला आहे या ठिकाणी सामी ट्राईब जमाती देखील राहतात आणि ज्यांचा ट्रॅडिशनल लाईव्हलीहूड रेनडिअर हर्डिंगचा आहे फिनलँड बाजूला लॅपलॅंड जवळील 'आईस हॉटेल एक ठिकाण आहे पर्यटन वाढविण्यात आले आहे अशाप्रकारे सामी जमातीचे लोक ट्रॅडिशनल लाईव्हलीहूड जगत आहे त्यांच्याकडे सांताक्लॉज व्हिलेज म्हणून काही टुरिस्ट एट्रॅक्शन आहेत त्याला रोव्हानिएमी म्हणून ओळखले जाते म्हणूनच हा संपूर्ण हिवाळा एक्सपिरीयन्स अगदी अथेंतिकेट आहे या विशिष्ट ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी हा अविस्मरणीय अनुभव आहे आता जेव्हा त्यांनी मूव्ह करायचे ठरविले कोठे मूव्ह व्हायचे म्हणून शेवटी त्यांनी दुसरे ठिकाण ए आणि ठिकाण बी आयडेंटिफाय केले ही जागा मुळात लुसास्वारा पर्वताच्या पुढे आहे त्या ठिकाणची पूर्वी असलेली खाण बंद केली गेली होती आणि तेथे सध्या खाणकाम होत नाही ते अधिक सेफ आहे अर्थात जेव्हा आपण एखादा सेफ पॉईंट बद्दल विचार करतो तेव्हा नेहमीच प्राधान्य दिले जाते की आपण 'ए' कडे जाऊ कारण 'बी' लोकेशन मध्ये समस्या आहे खाणकाम त्या दिशेने जात आहे नंतर कधीतरी ते खाणकाम 'बी' लोकेशन पर्यंत पोहोचू शकेल म्हणून आम्हाला कदाचित कोठेतरी जावे लागेल परंतु प्रत्यक्षात अथोरिटीनी ते निवडले आहे त्यांनी कसे सिलेक्ट केले आहे कारण एखादे शहर मूव्ह करण्यासाठी आपल्याला संपूर्ण अंडरग्राउंड सर्विसेस इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस मूव्ह करण्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे या खाणीचे 50 वर्षानंतर काय होणार आहे याची काहीशी अन्सरटीनीटी ही आहे यासारखे बरीच कारणं आहेत म्हणून त्यांनी 'बी' कडे जाणे पसंत केले आहे कारण त्यांच्या सर्विसेस एक्सपांड अँड एक्सटेन्ड करणे सोपे आहे किरुणा कोमुन आणि सरकारी खाण कंपनी एलकेएबी मिळून त्यांनी किरुनाचे नवीन सिटी सेंटर साठी एक कॉम्पिटिशन फ्लोट केली विजयी एन्ट्री म्हणजे व्हाइट आर्किटेक्चर आहे त्यासोबतच घिलाराडी हेल्स्टन Hillaradi Hellsten आर्किटेक्चर स्पेस एबी स्पेस आणि वेक्टुरा कन्सल्टन्सी अँड एव्हिडन्स आणि बीएलडब्ल्यू एबी आहे तेथे एक व्हाइट आर्किटेक्ट आहे आणि त्याच्या पार्टनर लोकांनी ही कंपनी जिंकली आहे त्यांनी 2018 पासून हळूहळू सुमारे 100 वर्षांसाठी इम्प्रोव्हमेन्ट कसे केले जाऊ शकते या गोष्टींचा मास्टर प्लॅन डेव्हलप केला आहे उदाहरणार्थ आपण प्रथम एखादी गोष्ट मूव्ह करा आणि नंतर नंतर संपूर्ण इतर गोष्टी तयार होत जातील आपणास हे माहित आहे की हळूहळू या शहराची प्रगती कशी करावी लागेल म्हणून त्यांनी शंभर वर्षांसाठी ट्रान्सिटिव प्लान डेव्हलप केला आता जेव्हा त्यांनी डेव्हलपमेंट सुरू केली तेव्हा आपल्याला एक इम्पॉर्टंट अस्पेक्ट माहित असणे आवश्यक आहे तो म्हणजे हायवे कॉरिडोर आपण या मार्गावर कॉरीडॉर बनवण्याचे ठरविले तर काय इम्पॅक्ट होईल कारण सामी ट्राईब चे म्हणणे आहे की हायवे कॉरिडोर आणि एकूणच संपूर्ण डेव्हलपमेंट चा त्यांच्या रेनडिअर हर्डींग मार्गावर होणार आहे आपण रेनडिअर हर्डींग चा मार्ग पाहू शकता आपणास माहित आहे की ग्राझिंग लँड या लहान झाल्या आहेत कारण आपण येथून संपूर्ण शहर रीलोकेट करत आहात आणि या संपूर्ण ट्रांजेक्शनमुळे इकोसिस्टमवर परिणाम होणार आहे आपल्याला प्राण्यांचे ग्राझिंगचे सोर्स कोठे आहेत ते माहित आहेत सामी ट्राईबला संपूर्ण प्रोसेस खरोखरच समजली आहे आणि शेवटी त्यांनी संपूर्ण हायवे कॉरिडोर मूव्ह करण्याचा निर्णय घेतला रेल्वे स्थानक आणि नवीन लोकेशनला जोडणारा हायवे कॉरिडोर तयार झाला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी ट्रायबल लोकांची आणि त्यांच्या ट्रॅडिशनल लाईव्हलीहूड रिसोर्सेस तसेच नॅचरल रिसोर्सेस ची चिंता दर्शविली आता एक प्रॉब्लेम आला आहे आम्ही एका नवीन शहरात जात आहोत कदाचित संपूर्ण हौसिंग सेक्टर पुन्हा तयार केले जाऊ शकते कदाचित आम्ही संपूर्ण घरे पाडू शकू परंतु कल्चरचे काय होते कारण या लोकांच्या बऱ्याच भावना जोडल्या गेलेल्या आहेत एक म्हणजे किरुणावरे चर्च आणि टाउन हॉल आणि इतर बर्याच 1984 पासून लिस्टेड बिल्डिंग आहेत पर्टिक्युलर हिस्टॉरिकल बिल्डिंग चे काय होते आपल्याला माहिती आहेच की पर्टिक्युलर हिस्टॉरिकल बिल्डिंग बद्दल बर्याच भावना जोडलेल्या असतात समाजाने या भावना व्यक्त केल्या आहेत आणि यामुळे समाजात एक इमेज निर्माण झाली आहे चर्च अॅक्च्युअली गुस्ताफ विक्मान या आर्किटेक्ट ने डिझाईन केली होती तसेच टाऊन हॉल आर्थर वॉन ने डिझाइन केले होते आणि खरं तर हे एक सिविक सेंटर सिविक एंगेजमेंट साठी एक ठिकाण आहे या विशिष्ट किरुणाची ही एक कल्चरल इमेज आहे हे 13 व्या किंवा 14 व्या शतकासारखे फारसे जुने नाही साधारणतः 100 वर्ष जुने आहेत परंतु तरीही ते तिथे राहणारे लोकांच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहे तर या हेरिटेज बिल्डिंग इमारती कशा मूव्ह करायच्या याची समस्या आहे या महत्त्वाच्या बिल्डिंग पाडणे सोपे नाही आम्ही हे करू शकत नाही कारण तसे करणे म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळणे आहे म्हणूनच आम्ही नवीन इमेज तयार करणार आहोत आणि जेनी सिजोहोलम ने काय केले कारण या पर्टिक्युलर वेळी आपल्यावर एक मोठा जरगो आहे की काय हे कोण ऐकत आहे हे माहित नाही बर्याच रिपोर्ट आणि अहवालांवर बातम्या येत आहेत किरुनाचे कॅरेक्टर आणि त्यातील एलकेएबी कंपनीची लँड मालकी अंडरस्टँडिंग साठी येथे आपण वर स्लाईड मध्ये पाहू शकता की ही करुणा कोमुन हे सर्विस अँड सप्लाय टाऊन आहे जिथे रेल्वेचे अस्पेक्ट आहे तेथे लोहमार्ग आहे 3 किरुनाचे मेजर स्टेक होल्डर आहेत एक म्हणजे रेल्वे म्हणजे दुसरे म्हणजे एलकेएबीची राज्य मालकीची खाण कंपनी आणि तिसरे म्हणजे लोकांना सर्व्ह करण्यासाठी किरुना कोमून त्या ठिकाणी बरेच डॉक्युमेंट आहेत बर्याच डॉक्युमेंट मध्ये किरीना कौन्सिलच्या कंट्री अॅडमिनिस्ट्रेटिव बोर्डमध्ये बरेच डॉक्युमेंट येत आहेत एलकेएबी आणि बरेच कन्सल्टंट रिपोर्ट डेव्हलप करतात पण जेनीने या सर्वच गोष्टी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण डॉक्युमेंट चा पर्पज हेतू काय आहे आणि या हेरिटेज बिल्डिंग कन्सर्वेशनशी त्यांचा कसा संबंध आहे हे जाणून घेण्याचे तिने प्रयत्न केले आपणास माहित आहे की जे घडत आहे त्यामुळे जरगों होणार आहे मी तिच्या कामाचा जिस्ट दाखवत आहे

वर स्लाईड मध्ये 1984 मधील मॅप आपण पाहू शकता असे आहे की हे सर्व लाल ठिपके आहेत ते डेसिग्नेटेड एरिया आहेत आसपासच्या सर्व लिस्टेड बिल्डिंग आहेत एक कंजर्वेशन प्लान 1984 मध्ये ऍडॉप्ट करण्यात आला होता त्या प्लानमध्ये हेरिटेज त्यादृष्टीने प्रत्यक्षात विविध अस्पेक्ट रेफर केले आहेत एक म्हणजे नवीन हेरिटेज ची जोड कारण जेव्हा त्यांना कळले की होय किरुणा आणखी पुढे जात आहे हेरिटेज बिल्डिंग साठी एक रिलोकेशन अस्पेक्ट प्लान केले गेले आहे कारण रिकंस्ट्रक्शन अस्पेक्ट खेरीज ते या हेरिटेज बिल्डिंगच्या रिलोकेशन विषयी देखील बोलत आहेत म्हणूनच लोकांनी त्यांच्या लिस्टेड हेरिटेज बिल्डिंग ओळखण्यास सुरवात केली आपल्याला डेसिग्नेटेड एरिया माहित आहे आणि कदाचित तेथेच ते विशिष्ट इमारतींसाठी आणखी काही इम्पॉर्टन्स सांगत आहेत आधीच रीऍफिर्मशन केलेल्या डेसिग्नेटेड हेरिटेज ला ते पुन्हा एक स्पेशल इम्पॉर्टन्स म्हणून रीऍफिर्मशन कसे देत आहेत जेणेकरून ते यावर जोर देतील की आपल्याला ही मोस्ट इम्पॉर्टन्ट बिल्डींग आहे जी आपण पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे आधीच डेसिग्नेटेड हेरिटेज बद्दल पुन्हा रीऍफिर्मशन आणि पूर्वी डेसिग्नेटेड केलेल्या हेरिटेज रिजेक्ट करणे हीच प्रोसेस चालू आहे पर्टिक्युलर कल्चरच्या मुव्हमेंट प्रोसेस कशा पद्धतीने करायच्या याबद्दल बरेच कंट्रोवर्शियल अस्पेक्ट घडले आहेत म्हणूनच नॅशनल हेरिटेज जनरल डायरेक्टरांनी वादविवाद चर्चेत आर्टिकल लिहिले आहे आपल्याला माहित आहे की लढाई अशी आहे की कोणता इतिहास भविष्यात किरुणाबद्दल आणि त्याद्वारे 20 व्या शतकाच्या मॉडर्न स्वीडनबद्दल सांगू शकेल या सगळ्या गोष्टींचा डिफरंट एजन्सी काय विचार करीत आहेत गव्हर्मेंट काय विचार करत आहे कसे इंटरप्रिटेशन करत आहे डिफरंट बोर्ड काय विचार करत आहे या बद्दलचे स्पष्टीकरण आणण्यासाठी जेनीज काम कार्य करते जेव्हा आपण शहर मुव्हमेंट बद्दल अपॉर्च्युनिटी घेता तेव्हा लोक नेहमीच मॉडर्न थिंकिंग बद्दल विचार करतात आपण त्यांना कोणत्या प्रकारच्या इतिहासाबद्दल सांगणार आहोत किंवा आपण अद्याप या जुन्या गोष्टी परत आणू किंवा कम्प्लीटली एक नवीन गोष्ट करता येईल आपल्याला माहित आहे की डिफरंट स्टेक होल्डर कन्सर्न्स महत्त्वाचे ठरतात आणि हेरिटेजिसेशन प्रोसेस बद्दल मी 3 इम्पॉर्टंट अस्पेक्ट वर एम्फासिस करू इच्छितो ते म्हणजे एक हेरिटेजिसेशन रि हेरिटेजिसेशन आणि डी हेरिटेजिसेशन मी तुम्हाला एक हेरिटेजिसेशन प्रोसेस नुकतीच स्पष्ट केली आहे 1984 मध्ये संपूर्ण लिस्टेड केलेला कंजर्वेशन प्लान डेव्हलप करण्यात आला आहे जेव्हा किरुणा शहर मुव्ह करत होते तेव्हा लोकांना माहित आहे की या बिल्डिंग नवीन ठिकाणी जातील आणि म्हणूनच त्यांनी या हेरिटेज प्रॉपर्टीचे महत्व रीऍफिर्मशन करण्यास सुरवात केली उदाहरणार्थ अगदी जुने खाण कामगार पहिले खाण कामगार येथे राहिले आहेत त्याचे कॉटेज किंवा जुने रेल्वे ट्रॅक जुने रेल्वे कोच इत्यादी आपल्याला माहिती आहे की असे अनेक अस्पेक्ट पिक्चर मध्ये येतात आणि नंतर त्यांनी पुन्हा रि हेरिटेजिसेशन करण्यास सुरुवात केली जेनी त्याला रि हेरिटेजिसेशन म्हणून संबोधते शेवटी हा संपूर्ण मीडिया जरगो खूप डिफरंट आहे त्याचे इंटरप्रिटेशन खूप डिफरंट आहे डिसिजन घेण्यापूर्वी डिसिजन घेणारे बोर्ड वर येतात किरुना चर्च किंवा टाउन हॉल मुव्हमेंट मध्ये किती खर्च येणार आहे याची आर्थिक किंमत पाहता उदाहरणार्थ किरुणा चर्च हेरिटेज स्ट्रक्चर ज्यामध्ये लाकडी शिंगल्सची खूप लांबलचक स्ट्रक्चर आहे म्हणून त्यांना प्रत्येक शिंगलची काळजी घ्यावी लागेल आणि ते घेऊन जावे लागेल आणि उभे करावे लागेल तर यासाठी तुम्हाला काही दशलक्ष प्रोजेक्टची किंमत मोजावी लागणार आहे मग प्रॅक्टिकल कन्सिदरेशन विचारात घेतल्यानंतर त्याचे बजेट अंदाजपत्रकाचे काढण्याचा ते प्रयत्न करतात म्हणूनच त्यांनी लास्ट स्टेज कडे पाहण्यास सुरवात केली माहित असलेल्या पर्टिक्युलर बिल्डिंगचे आम्ही व्यवहार कसे करू शकू जेणेकरुन डी हेरिटेजेशन प्रोसेस सुरू झाली आणि येथूनच सुमारे 12 ब्लॅक हॉर्न इमारती आल्या तेथे त्यांनी जवळपास 17 स्ट्रक्चर दिल्या आहेत त्यांनी 12 ते 17 स्ट्रक्चर ओळखल्या आहेत मुव्हमेंट करताना त्याकडे लक्ष दिले जाईल

तसेच स्पेशियल प्लॅनिंग प्रॅक्टिस अँड थेअरी यासाठी मी प्राध्यापक क्रिस्टीना निल्सन यांच्याबरोबर काम करत होतो प्राध्यापक क्रिस्टीना निल्सन त्यांचे काम लँडस्केप आर्किटेक्ट अँड प्लानर म्हणून काम करणाऱ्या कॉम्प्लेक्ससिटी वर होते आणि त्यामध्ये आणि विशेषतः शहर मुव्हमेंट करताना कोणत्या प्रकारच्या चॅलेंजेस इन्व्हॉल्व्ह आहे त्यांनी क्रिटिकल रियलईस्ट थेअरी अँड मेथड वापरून रियल चॅलेंज साठी असणारे डिफरंट अस्पेक्ट एक्सप्लोर केले खरं तर एलकेएबी एक सरकारी मालकीची खाण कंपनी आहे किरुना कम्यून ही एक म्युनिसिपल बोर्ड आहे आणि तेथील लोकल कम्युनिटी अॅक्च्युअली शहरावर अवलंबून आहेत या 3 स्टेक होल्डर सोबत नेहमीच त्रीपार्टीत संबंध असतो एक म्हणजे एलकेएबी चा फायनान्शियल सपोर्ट आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट किरुणा आणि लोक या दोघांवर अवलंबून आहेत आता लोकांमध्ये कन्फ्युजन आहे की या मुव्हमेंट साठी कोण रेस्पोंसिबल आहे ते म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशनचे किंवा कोममून ऍडमिनिस्ट्रेशन चे काम आहे की प्रत्यक्षात फंडिंग एजंट म्हणजे अॅक्च्युअली मायनिंग इन्स्टिट्यूशन एलकेएबी चे काम आहे येथे डिसिजन मेकर कोण आहे आम्ही कोणाकडे अप्रोच करायला हवे हायर ऑर्डर डिसिजन मेकर कोण आहे किरुना कोमुन हायर ऑर्डर आहे की नाही एलकेएबी हायर ऑर्डर आहे का लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे उन्सर्टऐनटीएस आज आम्ही पुढचे 50 वर्षाचे स्वतःसाठी प्रिरिपेअर करीत आहोत 50 वर्षांनंतर पुन्हा आपल्याला पुढच्या ठिकाणी मुव्ह करावे लागले तर आधीच प्रीफेस सारख्या एडव्हान्स टेक्नॉलॉजी वर कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करता येईल याचा विचार करत आहेत किंवा नंतर आपल्यास ठाऊक असलेल्या जागांवर सहजतेने कसे मुव्ह होता येईल तर या सर्व विचारांची प्रोसेस चालू आहे परंतु खरा प्रॉब्लेम आहे की आपण पुढच्या 10 वर्षात एडव्हान्स मायनिंग टूल अँड टेक्निक द्वारे रीलोकेशन साठी मोठ्या प्रमाणावर पैसे इन्व्हेस्ट केले आहे पण पुढच्या 10 वर्षात संपूर्ण खाण बंद पडली किंवा जर मायनिंग सेक्टर डिफरंट फायनान्शिअल क्रंच मध्ये सापडले तर या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट चे काय होते तर या सर्व न्सर्टऐनटीएस अँड उन्सर्टऐनटीएस प्रश्नांमध्ये आहेत कारण त्यांना अशा प्रकारच्या अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड सिस्टमचा शोध घ्यावा लागणार आहे ज्यामुळे या इंटर रिलेशनशिप नॉन लिनियारीटिंग इंटर इंडिपेंडन्स मुळे अनागोंदी निर्माण झालेली आहे त्यांचे कोमुन टिकवून ठेवतात ती नाही यावर आंतर निर्भरता देखील आहे कारण हे लोक फायनान्शिअल अस्पेक्ट वर डिपेंड असतात आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचे रिलेशनशिप एकमेकांवर खूप इंटर डिपेंडंट असते एक्टर नेटवर्क पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माहित आहे की कोणाची भूमिका काय आहे हे कोण डिसिजन घेईल कोमूनची भूमिका काय आहे एलकेएबीने काय भूमिका घ्यावी आपल्याला माहित आहे की ही संपूर्ण चॅलेंजेस बिग टास्क आहेत तसेच आपल्याला माहित आहे की वरील प्रत्येक इन्स्टिट्यूशन सेल्फ ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांची भूमिका ते स्वतः डिफाइन करतात दुसरी गोष्ट टाईम व्हेरिएबल बद्दल आहे जेव्हा आम्ही वेळ वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगत असतो तेव्हा आपल्याला हे माहित असते की कोणत्या प्रकारच्या कठोर हवामानाच्या कंडिशन मध्ये आम्ही काम करीत आहोत आपण हा प्रोजेक्ट कसा मूव्ह करत आहोत समजा पुढच्या पाच ते दहा वर्षात किंवा 2022 पर्यंत प्रोजेक्ट मूव्ह करत असाल तर आपण सांगू की कोणत्या सेगमेंट मधील लोकांची काळजी घ्यावी लागेल आणि नंतर त्यांना पुन्हा नवीन कामाच्या ठिकाणी कसे कनेक्ट करावे अशाप्रकारे बरेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट इशु आहेत अशाप्रकारे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी असलेले चॅलेंजेस ब्रीफ करू इच्छितो स्वीडन मधील या प्रोसेस बद्दल मला जे खरोखर कौतुक वाटते ते असे की दक्षिण अमेरिकेतील बर्याच देशां मध्ये खाणकाममुळे काही शहरे किंवा काही हॅमलेट्स मूव्ह करत आहे दक्षिण अमेरिकेत त्यांनी काय केले ते काम फक्त चिनी कंपन्यांना दिले त्या कंपन्यांनी लोकांना पैसे दिले आणि कंपन्यांना ज्या ठिकाणी पाहिजे तेथे जागा मोकळे करण्यास सांगितले परंतु येथे ते कमीतकमी प्राणी ग्राझिंग ग्राउंड इकोसिस्टम यावर विचार करीत आहेत आणि भविष्यात काय होते याचा विचारपूर्वक विचार करीत आहेत जर आपण असे इन्व्हेस्टमेंट केले तर खरोखरच ती खरोखरच चांगली विचार करण्याची प्रोसेस आहे तरीही बऱ्याच शहरी भागातील अनेक चॅलेंजेस आहेत मी आशा करतो की हे आपणास रीलोकेशन चॅलेंजेस समजून घेण्यात मदत करेल धन्यवाद मी तूमचा आभारी आहे